चला शेवटच्या वर्गामध्ये आपण काय पहिले त्या संक्षिप्त पुनरावलोकनासह प्रारंभ करूया तर शेवटच्या वर्गामध्ये आपण अर्धसंवाहकांकडे पाहिले आणि त्यांच्यामध्ये बँड अंतर कसे विकसित होते आपण पदार्थ म्हणून सिलिकॉनचे उदाहरण घेतले बाहेरील कक्षामधील सिलिकॉनमध्ये s च्या कक्षेत दोन आणि p मध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात आपल्याला 4 sp3 कक्षीय देण्यासाठी s आणि p कक्षीय संकरित हायब्रिडिझ करतात सिलिकॉन अणूच्या बाबतीत प्रत्येक सिलिकॉन अणूमध्ये या sp3 संकरित कक्षीयमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात जेणेकरून आपण 4 बंध तयार करू शकतो जर आपल्याकडे 2 सिलिकॉन अणू सिलिकॉन ऍटम असतील तर ते त्यांच्यामध्ये एक बंध तयार करतात ज्यामुळे हे बांधणीय कक्षा बनतात जे सिग्मा असतात आणि विरुद्ध बांधणीय कक्षा जे σ असतात म्हणून शेवटच्या वर्गामध्ये आपण पाहिले की जर आपल्याकडे 1 sp3 कक्षेत सिलिकॉन अणू असेल तर आपल्याकडे दुसरा सिलिकॉन अणू दुसऱ्या sp3 कक्षेत असतो ते एक बंध तयार करतात आणि आपण त्यांना बंधन कक्षीय σ bonding orbital σ आणि विरोधी बंधन कक्षीय σ anti bonding orbital σ म्हणतो हे दोन्ही इलेक्ट्रॉन σ वर जातील त्यामुळे बंधन कक्ष पूर्ण असतात आणि विरोधी बंधन कक्ष रिक्त असतात तर हे 2 सिलिकॉन अणूंच्या बाबतीत आहे जर आपल्याकडे सिलिकॉन घन असतील तर आपल्याकडे बरीच बंधन आणि विरोधी बंधन कक्ष असतात आणि हे एकत्र येऊन व्हॅलेन्स बँड आणि संवाहक बँड तयार होतात तर बंधन व्हॅलेन्स बँड बनवतो जो पूर्णपणे व्यापलेला असतो आणि विरोधी बंधन संवाहक बँड बनवतो जो रिक्त असतो तर व्हॅलेन्स बँड पूर्णपणे व्यापलेला असतो संवाहक बँड रिक्त असतो आणि त्यांच्यामध्ये बँड अंतर असते शेवटच्या वर्गामध्ये आपण हे देखील पाहिले की शून्य केल्विन वरील कोणत्याही तापमानावर आपल्याकडे नेहमी व्हॅलेन्स बँडमधून संवाहक बँडकडे जाणारे काही इलेक्ट्रॉन असतील आपल्याकडे संवाहक बँडमध्ये इलेक्ट्रॉन असतील इलेक्ट्रॉनच्या अनुपस्थितीला पोकळीहोल म्हणतात आणि आपल्याकडे व्हॅलेन्स बँडमध्ये पोकळीहोल असतील विद्युत क्षेत्राच्या उपस्थितीत हे इलेक्ट्रॉन आणि पोकळी हळु मूव्ह शकतात आणि तेथे संवाहक बनू शकतात जेव्हा हे इलेक्ट्रॉन आणि छिद्र हलतात तेव्हा आपण ते देखील पाहिले ते जाळीतील लाटिस इतर सर्व अणूंचा प्रभाव देखील पाहतात म्हणून आपण प्रभावी वस्तुमान me आणि mh ची संकल्पना मांडली आणि हे जाळीतील सर्व अणूंचा प्रभाव विचारात घेतात फक्त एक लक्षात ठेवण्यासाठी आपण असे म्हणू शकत नाही की इलेक्ट्रॉनचा वस्तुमान प्रत्यक्षात बदलला आहे वस्तुमान अजूनही समान आहे परंतु आपण फक्त प्रभावी वस्तुमानाच्या या संकल्पनेमध्ये अणूंचा प्रभाव जोडतो अर्धसंवाहक आणि धातूमधील फरक असा आहे की धातूमध्ये आपल्याकडे बँड अंतर नसते आपल्याकडे काही व्यापनाच्या अवस्था असतात आणि काही रिक्त अवस्था असतात तर इलेक्ट्रॉन नेहमी संवाहकासाठी उपलब्ध असतात आणि इलेक्ट्रॉनची संख्या साधारणपणे अणूंच्या संख्येइतकी असते याचा अर्थ धातूंमध्ये उच्च वाहकता असते तर पुढे आपण अर्धवाहकात वाहून नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या छिद्रांमधील इलेक्ट्रॉनच्या संख्येची गणना करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण ते करण्याआधी आज आपण काही संकल्पनांबद्दल बोलणार आहोत ज्याचा वापर आपण या गणनेसाठी करू आज आपण ज्या पहिल्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत त्याला अवस्थांची घनता म्हणतात मी DOS हे संक्षेप लिहितो थोडक्यात जर आपल्याकडे अशी प्रणाली असेल जिथे N अणू असतील तर आपण पाहिले की ते N कक्षेत वाढ करतात तर हे अणू कक्षीय असू शकतात जे एकत्र येऊन आण्विक कक्षा तयार करतात आणि प्रत्येक कक्षेत उलट फिरकीचे 2 इलेक्ट्रॉन असू शकतात तर आपल्याकडे एकूण 2N अवस्था आहेत तर या अवस्था वेगळ्या असतात परंतु N च्या मोठ्या मूल्यांसाठी अवस्थांमधील अंतर इतके जवळ आहे की आपण ते N मध्ये सतत बदल होऊ शकतो असे आपण अर्थ काढू शकतो म्हणून आपल्याकडे एक बँड आहे अवस्थांच्या घनता DOS ही प्रति युनिट ऊर्जा आणि प्रति युनिट व्हॉल्यूम उपलब्ध अवस्थांची एकूण संख्या म्हणून परिभाषित केली जाते येथे अमलात असलेला शब्द म्हणजे उपलब्ध अवस्था होय तर अशा अवस्था इलेक्ट्रॉन्स व्यापण्यासाठी उपलब्ध असतात म्हणून जर आपण संवाहक बँडकडे पहात असाल तर संवाहक बँडमधील अवस्थांची घनता आपल्याला सांगते की इलेक्ट्रॉनमध्ये किती अवस्था आहेत जे आपण व्हॅलेन्स बँडकडे पहात असाल तर आपण छिद्रांच्या अवस्थांची घनता पाहू शकता यासाठी एकके म्हणजे जेव्हापासून ती प्रति युनिट उर्जा आणि युनिट व्हॉल्यूम असते त्यावेळी एकतर जूल इन्व्हर्स आणि m3 इन्व्हर्स हे आहेत किंवा आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि cm3 अशा पद्धतीने देखील लिहू शकतो अवस्थांची घनता ही सामान्यत g अशी लिहिली जाते चला पुढे जाऊ आणि ऊर्जेच्या रूपात अवस्थांच्या घनतेसाठी गणना करू वास्तविक घनतेच्या बाबतीत आपण वर्णपटदर्शक तंत्राद्वारे स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप किंवा फोटो इलेक्ट्रॉन वर्णपट अभ्यास वापरून अवस्थांची स्थानिक घनता मोजू शकतो आपण अणू आणि इलेक्ट्रॉनचे वितरण विचारात घेऊन अवस्थांच्या घनतेची गणना देखील करू शकतो परंतु आपण असे करू शकतो की एकसमान संभाव्य असलेल्या घनसाठी g साठी एक सोपे विधान करू शकतो गोष्टी अधिक सुलभ करण्यासाठी आपण घनपदार्थ जे घन असतात ज्याची लांबी L घेऊ आणि घनपदार्थाच्या आत 0 एकसारखे असण्याची क्षमता देखील घेऊ तर हे प्रत्यक्ष घनचे सरलीकरण आहे परंतु आपल्याला मिळणारी मूल्ये इलेक्ट्रॉन आणि छिद्रांची गणना करण्यासाठी पुरेशी चांगली आहेत कारण आपण नंतर पाहू एकसमान संभाव्यता आणि 3 परिमाणांमध्ये घनच्या बाबतीत ऊर्जा E ही h28mL2 nx2ny2nz2 म्हणून दिली जाते nx2 ny2 आणि nz2 याला क्वांटम संख्या म्हणतात हे सर्व धन पूर्णांक आहेत तर त्यांची मूल्ये 0 पेक्षा जास्त आहे म्हणून nx2 ny2 आणि nz2 मूल्ये 1 2 3 वगैरे घेतात आपण त्यांना n2nx2ny2nz2 असे लिहू शकता तर ती ऊर्जा E फक्त h2 आणि n2 म्हणून लिहीली जाऊ शकते जी क्वांटम संख्या आहे ज्यामध्ये nx2 ny2 आणि nz2 दोन्ही समाविष्ट आहेत तर n देखील एक धन पूर्णांक आहे आणि nx2 ny2 आणि nz2 च्या मूल्यांवर अवलंबून सर्व संभाव्य मूल्ये घेऊ शकते nx2 ny2 आणि nz2 च्या लहान मूल्यांसाठी ऊर्जेची पातळी खंडित असते परंतु मोठ्या मूल्यांसाठी मूलत अविरत असते आपण सर्व 3 अक्षांसह क्वांटम संख्यांसह 3D अक्ष 3D ऍक्सिस घेऊन याचे प्रतिनिधित्व करू शकतो या विशिष्ट प्रकरणात n गोलाच्या त्रिज्येचे प्रतिनिधित्व करते nx ny आणि nz ने बनलेल्या गोलाच्या त्रिज्या आहेत जर आपल्याला अशा अवस्थांची एकूण संख्या शोधायची असेल ज्यांची ऊर्जा n पेक्षा कमी असेल तर एकूण अवस्थांची संख्या म्हणजे गोलाचे वस्तुमान होय परंतु एका गोलामध्ये या क्वांटम संख्यांची धन आणि ऋण दोन्ही मूल्ये असू शकतात आणि आपण आधी सांगितले की हे क्वांटम संख्या फक्त धन असतात म्हणून आपण फक्त चतुर्थांशात असलेल्या गोलाचा भाग घेतो तर हे गोलाच्या वस्तुमानपेक्षा 18th पट असते तर 18th उद्भवते कारण nx ny आणि nz हे गोलाच्या 0 वस्तुमानपेक्षा मोठे असते म्हणजे 43n3 कारण n ही गोलाची त्रिज्या आहे आणि आपल्याकडे 18thघटक आहे आता आपण असेही म्हटले आहे की प्रत्येक ऊर्जा स्थिती 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकते आपल्याकडे एक इलेक्ट्रॉन असू शकतो जो वर फिरतो आणि खाली फिरतो तर फिरकीसह n च्या ऊर्जा स्थिती s ची एकूण संख्या 2 पट आहे ही n म्हणून दर्शविते म्हणून आपण त्याचे ऊर्जेत रूपांतर करणे आवश्यक आहे म्हणजे आपण अवस्थांची घनता मोजू शकतो मी s साठी विधान पुन्हा लिहितो आपण आधी ऊर्जा आणि n जोडणारी विधाने देखील लिहिली आपण याची पुनर्रचना करू शकतो आपण एवढेच केले आहे की वेगळ्या बाजूने L असे घेतले आहे आणि n उर्जेच्या बाबतीत लिहिले क्षमस्व n हे ऊर्जासाठी पर्यायी आहे म्हणून येथे आपण e पेक्षा कमी उर्जा असलेल्या अवस्थांची एकूण संख्या लिहू शकतो म्हणजेच अवस्थांची घनता होय आणि हे प्रति युनिट व्हॉल्यूम प्रति युनिट ऊर्जेत अवस्थांची संख्या आहे घनचा आकार म्हणजे L घन आहे तर प्रति युनिट व्हॉल्यूममध्ये अवस्थांची संख्या जी आपण Sv आणि ऊर्जा Sv म्हणून दर्शवितो परंतु L घनवर जे हे विधान बाहेर पडेल तर हे प्रति युनिट व्हॉल्यूममध्ये अवस्थांची एकूण संख्या देते जी E पेक्षा कमी उर्जा असते जर आपल्याला अवस्थांची घनता शोधायची असेल तर ती g आहे म्हणजे अवस्थांच्या एकूण संख्येचे विभेद SvdE आहे मी येथे पुन्हा विधान लिहितो जे g ऊर्जाच्या संदर्भात अवस्थांच्या एकूण संख्येचे विभेद डिफरंशिअल आहे जर आपण विभेद करतो आपल्याला विधान मिळते ज्याअर्थी आपण इलेक्ट्रॉन बद्दल बोलत असतो मी इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानाने वस्तुमान बदलून अंतिम विधान 8π√2 लिहू शकतो

तर हे विधान अवस्थांच्या घनतेच्या 3 डी घनमध्ये इलेक्ट्रॉनसाठी ज्यामध्ये सामान्यत घनमध्ये एकसमान क्षमता असते तांबे चांदी किंवा सोन्यासारख्या धातूंच्या बाबतीत आपण प्रभावी वस्तुमानाने इलेक्ट्रॉनचे वस्तुमान बदलू शकतो आपण आधी पाहिले की प्रभावी वस्तुमान वास्तविक वस्तुमानाच्या अगदी जवळचा असतो जर आपण सिलिकॉन किंवा जर्मेनियम किंवा गॅलियम आर्सेनाइड सारख्या अर्धसंवाहकांसाठी समान विधान वापरत असाल तर मग me आणि me भिन्न असतात तर आपण कोणत्या प्रभावी वस्तुमानाचा वापर करत असाल तर यावर अवलंबून अवस्थांच्या घनतेच्या मूल्यामध्ये फरक असेल तर यातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष असा आहे की स्थिर वेळ उर्जेचे वर्गमूळवर अवस्थांची घनता अवलंबून असते दुसऱ्या शब्दात gEα E असे आहे आता बॅण्डच्या तळासंबंधित ऊर्जा घेतली जाते म्हणून बँडचा तळ E शी संबंधित असतो बँडचा तळ जेव्हा e हे 0 च्या अगदी जवळ असतो तेव्हा अवस्थांची घनता 0 च्या जवळ असते आणि उर्जा वाढते म्हणून g देखील वाढते आम्ही x अक्षावर g आणि y अक्षावर E अशी आकृती काढू शकतो आणि आपल्याला जे मिळते ते एक परवलयिक आकृती पॅरॅबोलिक एक्स्प्रेशन असते जर आपण हे पहिले तर g तापमानावर अवलंबून नाही हे फक्त अपल्याला सांगते की इलेक्ट्रॉनांना व्यापण्यासाठी कोणती अवस्था उपलब्ध आहे कि नाही त्यादृष्टीने आपण इलेक्ट्रॉनच्या व्यापण्याच्या संभाव्यतेकडे पाहण्याची गरज आहे आणि तेच आपण पुढे करू अशा व्यवस्थेमध्ये 0 केल्विनवर असलेल्या व्यवस्थांचा विचार करू सर्व इलेक्ट्रॉन किंवा सर्व कण सर्वात कमी ऊर्जेवर असतात तर आपल्याला जे जाणून घ्यायचे आहे की तापमान वाढते तेंव्हा व्यवस्थांचे काय होते अशा व्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी एक संख्या आकडेवारी आहे सोप्या आकडेवारीला बोल्टझमॅन सांख्यिकी म्हणतात व्यापनाच्या संभाव्यतानुसार तापमान स्थितीचे कार्य म्हणून ऊर्जा स्थिती E ही p काही स्थिर वेळा exp EkBT या सुत्राद्वारे दिली जाते तर E ही ज्यूल्समधील ऊर्जा आहे kB ला बोल्ट्झमन स्थिरांक म्हणतात आणि ते 1 38 x 10 23 JK 1 च्या समान आहे त्यानुसार तापमान T 0 सर्व कणांमध्ये 0 ऊर्जा असते तापमान 0 केल्विनच्या वर वाढते म्हणून 2 तापमान T 1 आणि T 2 साठी जेथे T 1 T 2 आहे तेथे व्यापण्याची मर्यादित शक्यता आहे व्यापण्याची संभाव्यता PT1E PT2E म्हणजे उच्च तापमान असेल तर व्यापण्याची शक्यता जास्त आता या इलेक्ट्रॉनचा वापर करताना परस्पर क्रिया न करणाऱ्या कणांच्या समस्येच्या संचाचे वर्णन करण्यासाठी बोल्टझमॅनची सांख्यिकी पुरेशी आहे की इलेक्ट्रॉनला पॉलीच्या एक्सक्ल्यूशन तत्त्वाचे Pauli's exclusion principle पालन करावे लागते म्हणून जर आपल्याकडे इलेक्ट्रॉन असतील तर इलेक्ट्रॉनला पॉलीच्या एक्सक्ल्यूशन तत्त्वाचे पालन करावे लागेल जे असे सांगते की कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनमध्ये सर्व 4 क्वांटम संख्यांचा समान संच असू शकत नाही याचा अर्थ असा होतो की केवळ 2 इलेक्ट्रॉन दिलेल्या उर्जा स्थिती व्यापू शकतात ही संकल्पना आहे जेव्हा आपण अवस्थांची घनता काढतो तेव्हा आपण वापरतो पूर्वी आणि आतासुद्धा या इलेक्ट्रॉनांमुळे फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक्स Fermi Dirac Statistics नावाच्या सांख्यिकीच्या आणखी एका संचाचे पालन करतो इलेक्ट्रॉन फर्मी डिरॅक सांख्यिकीचे पालन करतात हे f द्वारे दर्शविले जाते आणि fE11Aexp EkBT असे व्यक्त केले जाते आता A येथे स्थिरांक आहे आणि घनसाठी A फर्मी उर्जेवर अवलंबून असते तर A म्हणजे EfkBT आहे आणि आपण आधी पाहिले की फर्मी ऊर्जा सर्वाधिक व्यापलेली ऊर्जा स्थिती दर्शवते तर हे धातूमध्ये व्यापलेल्या आणि न व्यापलेल्या अवस्थांमधील अंतर असते जर आपण त्या 2 संज्ञा एकत्र ठेवल्या तर आपल्याकडे f आहे परंतु 11A आणि धातूसाठी आपण म्हटले आहे की f साठी अभिव्यक्ती आहे तर ही फर्मी डायराक सांख्यिकी आहे आणि हे आपल्याला सांगते की तापमानाचे कार्य म्हणून दिलेल्या ऊर्जा अवस्थेच्या व्यापण्याची संभाव्यता काय आहे मी फक्त अभिव्यक्ती पुन्हा लिहितो तर तापमान T 0 आहे तर ऊर्जा E फर्मी उर्जेपेक्षा कमी असेल तर फर्मी उर्जेच्या खाली असलेली ऊर्जा ही ऋण असते तर ऋण संख्याचा घटकाचें 0 द्वारे विभाजन करणे हे ऋण अनंताचे घातांक आहे जे 0 असते फर्मी कार्य हे 1 असते हे प्रत्यक्षात चांगले आहे कारण 0 केल्विनवर फर्मी उर्जेच्या खाली असलेल्या सर्व ऊर्जा अवस्थेत व्यापलेले असतात जर फर्मी ऊर्जा Ef पेक्षा जास्त असेल तर व्यापण्याची शक्यता 1 किंवा 100 टक्के असते पुन्हा आपले तापमान 0 केल्विन आहे तर ही एक धन संख्या आहे जी 0 ने विभाजित केली आहे जी अनंताचे घातांक आहे जी पुन्हा अनंत आहे आणि अनंत 1 पेक्षा जास्त असेल तर 0 असते तर उर्जेच्या वरील सर्व अवस्था रिक्त आहेत तर E च्या बरोबरीने कोणत्याही तापमानात व्यापण्याची शक्यता 0 असते तर फर्मी स्तरावर E Ef असते तर ही संज्ञा 0 आहे f अर्धे आहे आपण हे सर्व एकत्र वापरून आणि तापमानाचे कार्य म्हणून फर्मी फंक्शनचे चित्रात्मक प्रतिनिधित्व काढू शकतो तर यामध्ये y अक्षावर उर्जा x अक्षावर f असेल आणि हेच आपण रचणार आहोत f हे 0 ते 1 पर्यंत जाऊ शकते तात्काळ स्थिती 1 अर्धा आहे आणि नंतर ऊर्जा म्हणजे Ef असे इथे लिहीन 0 केल्विन वर f फक्त एक डेल्टा कार्य असते म्हणून जोपर्यंत ऊर्जा ही e पेक्षा कमी असते तर मूल्य 1 असते ऊर्जा वाढत जाते तर ef मूल्य 0 असते म्हणून 0 केल्विनवर हे f चे e असते मी फक्त Ef वर चिन्हांकित करतो आता जर तुम्ही तापमान वाढवले तर Ef वरील काही अवस्था व्यपाण्यासाठी वाढतील तर आपण काढलेली मर्यादित संभाव्यता असेल काही तापमान T1 वर असेल जर आपण तापमान आणखी वाढवले तर पुन्हा एकदा f वाढेल जर आपल्याकडे काही इतर तापमान T2 असेल जेथे T2 हे T1 पेक्षा जास्त आहे तर T2 येथे ही व्यापण्याची शक्यता असते तापमान काहीही असले तरी फर्मी ऊर्जेची संभाव्यता नेहमी अर्धी असते आता जर E Ef हे kT पेक्षा खूप मोठे असेल तर घातांक पद 1 पेक्षा खूप मोठे असेल जेथे f हे exp kT या अभिव्यक्त्याला सोपे करेल आणि हे बोल्टझमॅन सांख्यिकीसारखे आहे तर अशा प्रकारे उच्च उर्जेवर फर्मी कार्ये बोल्टझमॅन कार्यामध्ये सरलीकृत होतात तर हा अंदाज आहे जो आपण नंतर वापरू जेव्हा आपण एका वाहक बँड आणि व्हॅलेन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन आणि पोकळीच्या होल प्रमाणाची गणना करतो तर आज आपण 2 शब्दाबद्दल बोललो आहोत एक म्हणजे अवस्थांची घनता जी आपल्याला व्यापण्यासाठीच्या उपलब्ध अवस्थांची संख्या सांगते आणि दुसरे फर्मी फंक्शन जे आपल्याला सांगते की या अवस्था व्यापल्या जातील की नाही किंवा इतर शब्दात सांगायचे झाल्यास तर या अवस्था व्यापता येण्याची शक्यता काय आहे जर आपण या दोघांना एकत्र ठेवले तर अपल्याला एका बँडमध्ये एकूण इलेक्ट्रॉन किंवा एकूण पोकळी मिळवू शकतो तर इलेक्ट्रॉन किंवा पोकळींच्या संख्येसाठी ही अभिव्यक्ती म्हणजे फर्मी कार्य आणि अवस्थांची घनता होय बँडच्या तळाशी 0 असे मांडतो आणि आपण म्हणतो की ET हा बँडचा वरचा भाग आहे तर ही ET पेक्षा कमी उर्जा असलेल्या इलेक्ट्रॉनची एकूण संख्या किंवा बँडमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या आहे तर यापैकी काही संख्यांची जाणीव होण्यासाठी आपण एक उदाहरण देऊ आणि आपण धातूचा वापर करू तर चांदीचे उदाहरण घ्या आणि आपण अवस्थांची घनता आणि फर्मी कार्यांची काही मूल्ये देखील मोजू तर चांदी ही एक धातू आहे जी जवळजवळ मुक्त इलेक्ट्रॉन नमुन्याचे पालन करते तर प्रत्येक चांदीचा अणू 1 इलेक्ट्रॉनचे योगदान देईल आणि ते धातू देखील आहे तर आपल्याकडे अर्धा व्यापलेला बँड आहे हे इलेक्ट्रॉन वाहकासाठी उपलब्ध आहेत चांदीची फर्मी ऊर्जा 5 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे ही फर्मी ऊर्जा बँडच्या तळाशी संबंधित आहे तर तळ 0 म्हणून घेतला जातो जर आपल्याला फर्मी ऊर्जेवर अवस्थांची घनता शोधायची असेल तर आपण एकसंध संभाव्यतेसह घनसाठी पूर्वी काढलेल्या अभिव्यक्त्यांचा वापर करू आपण आधी पाहिलेली ती अभिव्यक्ती ऊर्जेच्या वर्गमूळाच्या प्रमाणात आहे आणि चांदीच्या बाबतीत इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानावर देखील अवलंबून असते प्रभावी वस्तुमान इलेक्ट्रॉनच्या अगदी जवळचे वस्तुमान असते तर आपण ते me असे मानतो आणि Ef ही फर्मी ऊर्जा आहे जी तुम्ही एसआय युनिट्समध्ये आणि me मध्ये संख्या जोडू शकतो me म्हणजे 9 1 x 10 31 चे मूल्य म्हणून h जे प्लँक्सचे स्थिरांक आहे आणि Ef हे 5 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे जे आपण जूलमध्ये रूपांतरित करू शकतो जर संख्या घेतली तर आपल्याला अवस्थांची घनता समान मिळेल तर फर्मी ऊर्जेवर चांदीच्या बाबतीत या अनेक आवस्था प्रति जूल आणि प्रति मीटर घन असे उपलब्ध आहेत मला पुन्हा मूल्य लिहू द्या आपण ही संख्या इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि सेंटीमीटर क्यूब मध्ये रूपांतरित करू शकतो आपण फक्त रूपांतरण घटकाचा वापर करू आणि जर आपण गणित केले तर हे आता Ef बँडच्या वरच्या भागाचे प्रतिनिधित्व करते आपण सांगितल्याप्रमाणे बँडच्या तळाशी अवस्थांची घनता जवळजवळ 0 च्या जवळ असते म्हणून जर आपल्याला बँडच्या तळाशी g ची गणना करायची असेल तर E हे 0 असेल बरोबरीने g हे 0 येते सामान्य तापमानावर तळापासून वरती E हे kT च्या सामान आहे ते पाहूया T हे 300 केल्विन आहे तर kT बँडच्या तळापासून 0 025 ev किंवा 25 mev आहे म्हणून आपण पूर्वी केलेल्या गणिताप्रमाणे हे देखील करू शकतो फक्त Ef ला kBT ने बदलू आणि जर आपण असे केले की बँड वरील 25 mev अवस्थांची घनता अजूनही मोठी संख्या आहे ती म्हणजे 6 8 x 1045 तर बँडच्या वरच्या जागी ही मूल्ये आहेत तर 1046 परंतु अगदी बँडच्या तळाशीही फरक फक्त 10 ऑर्डर ऑफ मॅग्निट्युड आहे हे 46 असते 45 असते किंवा जर आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्टच्या बाबतीत हवे असेल तर हे 22 असते हे 21 असते आता आपल्याला बँडच्या तळापासून Ef पर्यंत किती उपलब्ध आवस्था आहेत हे माहित असणे आवश्यक आहे जे हे करण्यासाठी तो बँडचा सर्वात वरचा भाग असतो बँडच्या तळापासून ते बँडच्या वरच्या अवस्थांच्या संख्या या अवस्थांच्या घनतेचे एकत्रीकरण असतात तर या सर्व संज्ञा स्थिर असतात अशी आपण g साठी अभिव्यक्ती वापरू कार्य ऊर्जा E ही एकमेव संज्ञा आहे म्हणून या अभिव्यक्तीमध्ये आपण स्थिरता काढू शकता जे आपण एकत्रितइंटिग्रेशन करू शकतो आणि नंतर मर्यादा 0 मध्ये बदलू शकतो आणि जर आपण cm3 लिहिले जर आपण 5 x1028 m3 किंवा 5 x 1022 ची गणना केली तर आपण Ef काढू तर बँडच्या तळापासून फर्मी कार्य Ef पर्यंत चांदीमध्ये उपलब्ध असलेल्या अवस्थांची ही एकूण संख्या आहे आम्ही चांदीच्या प्रति युनिट व्हॉल्यूम चांदीच्या अणूंची एकूण संख्या देखील मोजू शकतो घनता अवोगाड्रोच्या संख्येवर Avogadro's number आणि अणू वजनावर अवलंबून असतात ρ ही घनता आहे जी आपण g cm 3 मध्ये लिहू शकतो आणि चांदीसाठी मूल्य 10 5 आहे NA ही ऍव्होगाड्रोची संख्या आहे जी अणू प्रति मोल 6 023 x 1023 बिंदू शून्य 2 3 आहे आणि चांदीचे अणू वजन 108 g mol 1 आहे आपण या अभिव्यक्तीमध्ये ही मूल्ये बदलू शकतो तर चांदीच्या अणूंची संख्या 5 85 आहे तर चांदीच्या अणूंची ही संख्या आहे प्रत्येक चांदीचा अणू 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो तर ही इलेक्ट्रॉन्सची संख्या आहे ज्या अवस्थांची संख्या ज्याची गणना आपण 3D घनच्या अगदी साध्या नमुन्याचा वापर करून एकसमान संभाव्यतेने केली आहे जे आपण आधी लिहिलेले आहे की हे 2 संख्या एकमेकांच्या अगदी जवळ आहेत तर प्रत्येक अणू 1 इलेक्ट्रॉन देऊ करेल आणि यापैकी प्रत्येक इलेक्ट्रॉन अवस्था व्यापू शकतो आपल्याकडे बँडच्या तळापासून Ef पर्यंत भरलेल्या अवस्थांचा संपूर्ण समूह आहे वरील सर्व अवस्था रिक्त आहेत ही गणना 0 केल्विनच्या बरोबरीच्या तापमानावर केली जाते म्हणून आपण फर्मि कार्याकडे लक्ष देण्याची गरज आहे म्हणून आपण व्यापणाच्या संभाव्यता काय आहे हे विचारात घेत नाही तर मला f साठी अभिव्यक्ती लिहू द्या आपण असेही म्हटले आहे की जेव्हा E - Ef हे kT पेक्षा खूप मोठे असते तेव्हा हे अंदाजे बोल्टझमॅन कार्य p द्वारे घेतले जाऊ शकते आता फर्मी स्तरावर E Ef असेल f नेहमी अर्धा असतो तापमान किती आहे याचा फरक पडत नाही व्यापणाची शक्यता नेहमीच अर्धी असते आपण असे म्हणू शकतो फर्मी ऊर्जेपेक्षा kT वर आहे तर E Ef म्हणजेच kT असते तर याठिकाणी f च्या व्यतिरिक्त kT घेऊ तेथे 11e असेल जर आपण गणना केली तर 0 26 मिळते तर या संख्येचा अर्थ असा आहे की फर्मी उर्जेच्या वरच्या सामान्य तापमानावर इलेक्ट्रॉनला ऊर्जा अवस्था kT किंवा 25 mev व्यापण्याची 26 टक्के शक्यता असते p समान मूल्यासाठी 0 37 असते तर फर्मी कार्यासाठी बोल्टझमॅन कार्य अंदाजे करण्याचा प्रयत्न करणे याठिकाणी उपयुक्त नाही E Ef हे 2 kT असल्याने काय होते तर पुन्हा आपण पर्याय वापरले तर f हे 0 12 आहे आणि p हे 0 135 मिळते पुन्हा एकदा मूल्ये जवळपास समान आली आहेत पण ती अजूनही समान नाहीत जर E Ef हे 10 kT असल्याने काय होते सामान्य तपमानावर हे फर्मी उर्जेपेक्षा 0 25 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते या प्रकरणात f हे 4 x 10 5 आहे आणि जर तुम्ही बोल्टझमॅन अंदाज पाहिले तर ते खूप जवळपास आहे तर फर्मी ऊर्जेवर फर्मी कार्याच्या आधीपासून 0 25 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स आपण f ऐवजी बोल्टझमॅन अंदाज वापरू शकतो तर आपण आज इथपर्यंत थांबू पुढील वर्गात आपण पोकळी प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनची गणना करण्यासाठी अवस्थांच्या घनतेच्या संकल्पना आणि फर्मी कार्ये वापरू आपण प्रथम आंतरिक अर्थसंवाहकने सुरुवात करू जो एक अर्थसंवाहक आहे जो शुद्ध आहे आणि डोपेंड्स नाही आणि आपण त्यामध्ये वाहक प्रमाणाची गणना करू आणि आंतरिक अर्धसंवाहक झाल्यावर आपण बाह्य अर्धसंवाहकांकडे पाहू